सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक 3 मध्ये आहोत लंबजन्य प्रक्षेपावरील ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवरील व्याख्यान 28 सुरुवात करण्यासाठी या प्रक्षेपांचा सारांश बघु मागील वर्गात आपण प्रथम कोनीय प्रक्षेप आणि तृतीय कोनीय प्रक्षेप शिकलो आहोत तिथे आपण समोरचे दृश्य वरचे दृश्य आणि बाजूचे दृश्य याविषयी शिकलो उदाहरणार्थ येथे आपल्याकडे त्रिमितीय वस्तू आहे आणि ही त्रिमितीय वस्तू आपण भिन्न दृष्टीकोनातून शोधू इच्छितो त्यातील एक या दिशेने आहे दुसरा एक या दिशेने आहे आणखी एक या दिशेने आहे आवाज आवाज जेव्हा आपण या दिशेने निरीक्षण करतो तेव्हा प्रक्षेपित केलेला भाग ही रेषा आहे आणि ही रेषा आहे आणि या अपारदर्शक प्रतलावर आणखी एक रेषा प्रक्षेपित केली आहे त्याचप्रमाणे आपण ही रेषा ही रेषा आणि ही रेषा पाहू आणि ही रेषा आपल्याला त्या रेषेचे अनुलंब प्रक्षेपण म्हणून दिसेल म्हणून ही संपूर्ण रेषा उभ्या प्रतलावर प्रक्षेपित होईल पुन्हा ही रेषा एका उभ्या प्रतलावर प्रक्षेपित होईल आणि ही आडवी रेषा आणि ही आडवी रेषा आपण पाहू जर आपण या चौकटींची तुलना करत असाल तर हा ऐ भाग या रेषेच्या ऐ भागाशी संबंधित आहे आणि बी भाग आणि सी ची प्रक्षेपित आवृत्ती त्या प्रतलावर जे मोठे आयत प्रक्षेपित होतील ते आपण पाहू त्याचप्रमाणे आपण इतर दृश्य पाहू उदाहरणार्थ जर आपण वरच्या दृश्याकडून पहात असाल तर ह्या संपूर्ण भागाचे आपण निरीक्षण करण्याच्या स्थितीत असू हे आयतासारखे आहे आणि हा तिरका भाग आपण प्रक्षेपित आवृत्ती म्हणून पाहू तर हे समोरचे दृश्य आहे हे वरचे दृश्य आहे आणि बाजूचे दृश्य हे आहे तर बाजूच्या दृश्यासाठी आपण या दिशेने पाहत आहोत डावीकडून उजवीकडे निरीक्षण करत आहोत तरजे दृश्य आपण पाहू त्यासाठी आणखी काही रंग वापरूया ही उभी रेषा आणि ही रेषा ज्या रेषेशी जुळली आहे हे ते भाग आहेत जे आपण पाहू तर प्रथम आयत असेल हा भाग हा संपूर्ण भाग आपण येथे ट्रॅपेझियमसारखा पाहू जर आपण ही संपूर्ण दृश्ये संरेखित करत असू तर कदाचित समोरचे दृश्य वरचे दृश्य तळाशी असेल डावीकडून आपण उजवीकडे पहात असू तर डाव्या बाजूचे दृश्य जर आपल्याला ते मिळत असेल तर आपण प्रथम कोनीय प्रक्षेप तंत्र म्हणतो तर हीच गोष्ट ती आपल्याला मिळेल मागील वर्गात मी तुम्हाला हे त्रिमितीय चित्र प्रक्षेप दृश्यामध्ये तयार करण्यास सांगितले होते आपल्याकडे या प्रकारची पिन प्रकारची रचना आहे या पिन प्रकारच्या दृश्यांच्या रचनेच्या उत्तरामध्ये आपण काय मिळवणार आहोत हा संपूर्ण भाग हा असा झाल्याचे दिसून येते आणि हा संपूर्ण त्रिकोणी भाग हा आपल्याला तसा दिसेल त्याठिकाणी तुटक रेषा आहे तो भाग मागच्या बाजूकडून लपलेला आहे तर जर आपण समोरच्या दृश्याकडे पाहत असाल तर हा स्लॉट हे आपण पाहण्याच्या स्थितीत असणार नाही कारण ही एक तुटक रेषा आहे त्याचप्रमाणे जर आपण वरच्या दृश्याकडून पाहत असाल तर आपण पहात असलेल्या गोष्टी ह्या प्रथम कोनीय प्रक्षेपणात आहे तर हे समोरचे दृश्य आहे वरच्या दृश्याकडून प्रक्षेपित केलेले हे वरचे दृश्य आहे हा संपूर्ण आयत आपल्याला दिसेल हा संपूर्ण आयत अश्या रितीने येईल आणि या संपूर्ण कललेल्या रेषा अशा प्रकारे प्रक्षेपित केल्या की आपल्याला एक संपूर्ण रेषा दिसते आणि ही आपल्याला मध्यभागी दिसेल या भागाच्या मागील बाजूस हा संपूर्ण भाग आपल्याला ही आणखी एक रेषा म्हणून दिसेल हा भाग आपल्याला उभा दिसेल त्याचप्रमाणे मागच्या बाजूला जो काही उभा भाग आहे पुन्हा हा संपूर्ण भाग आपल्याला यासारखा दिसेल आणि हा भाग आपल्याला त्यासारखा दिसेल आणि हा भाग आपल्याला यासारखा दिसेल आणि ही संपूर्ण रेषा आपण त्या मार्गाने बघत आहोत आणि मागील बाजूस त्याला समांतर असेल कदाचित तीच रेषा असेल तर आपण ती त्या मार्गाने पाहू अशा प्रकारे आपण या दृश्यांकडे पाहतो आणि ते बांधण्याचा प्रयत्न करतो डाव्या दिशेने असे काहीतरी असल्यास आपण आपल्या उजव्या बाजूला पाहू उजव्या बाजूच्या उभ्या प्रतलावर हे बिंदू प्रक्षेपित करायचे आहेत जर आपण या रेषांसमवेत समांतर केले तर आपण येथे जे काही तयार करणार आहोत जी काही लांबी आहे ती लांबी आपल्याकडे तेथे आहे आणि तेथे एक उंची आहे ती उंची आपण येथे पाहणार आहोत तर ही रेषा आहे चला अजून एक रंग वापरू हा भाग आपण त्या मार्गाने पाहू आणि तेथे एक मधली रेषा असेल तर तेथून मधली रेषा उभ्या प्रतलात प्रक्षेपित केलेली ही एक संपूर्ण तिरकस रेषा आहे जी इथपर्यंत जात आहे त्याचप्रमाणे ही एक येथे आहे हे अंतर हे अंतर समान आहे त्याच्या इतकेच आपल्याला मिळेल आपल्या उभ्या रेषा आणि हे पिन सारखे आहे या स्तरावर कारण येथे आपण हा स्लॉट वगैरे पाहण्याच्या स्थितीत असू आणि जर आपण हा भाग वगळणार असाल तर आपण हे पुन्हा दाखवू या की आपल्याला हवे असलेले दृश्य असे असावे ठीक आहे चला तर मग त्या उदाहरणाची उकल करून आपण पुढील गोष्टीकडे जाऊ वैशिष्ट्यपूर्ण ऑटोमोबाईल कारसाठी प्रथम आणि तृतीय कोनीय प्रक्षेपामधील फरक पटकन पाहूया चला येथे ऑटोमोबाईल कारचा विचार करूया ज्याची ही काही चाके बोनेट सारखे काहीतरी आणि बूट स्पेस इत्यादी आहेत यासारखे सामान आहे ठीक आहे हीच कार आहे जीच्या प्रक्षेपणाचे निरीक्षण आपल्याला करावयास आवडेल कारण प्रक्षेप आपल्याला किती मिलिमीटर किती सेंटीमीटर इत्यादी सारखी वास्तविक लांबी देतात जे आपल्याला लगेचच त्रिमितीय रचनेपासून प्राप्त होत नाही कारण त्यात थोडी अस्पष्टता असते तर प्रक्षेपामधून सर्वप्रथम आपल्याला हे ओळखणे आवश्यक आहे की प्रथम कोनीय प्रक्षेप कोणता तृतीय कोनीय प्रक्षेप कोणता आहे उदाहरणार्थ आपण ही ऑटोमोबाईल कार निवडत आहोत समोरच्या दृश्यावर आपण या दिशेने हे निरीक्षण करू इच्छितो कदाचित बाजूचे दृश्य तेच असेल आणि वरचे दृश्य तेच असेल आणि खालच्या बाजूनेजर आपण पहात असू तळाचे दृश्य काय आहे तर आपण बनवणार आहोत ती ही दृश्ये आहेत तर मग आपण प्रथम कारचे वरचे दृश्य पाहू या दिशेने आपल्याला गाडीचे वरचे दृश्य बघावे लागेल याचा अर्थ असा की आपण थेट कोणतीही चाके पाहू शकत नाही त्या भागातील आतील बाजूस असे काही आपल्याला सरळ दिसत नाही आपण काय पाहणार आहोत आपण त्या आकाराचा कारचा वरचा भाग पाहणार आहोत चला त्या भागाला पाहू या तर वरचा भाग जर आपण पाहण्याचा प्रयत्न करीत असाल तर येथे दिव्यासारखे असे काहीतरी आहे हा संपूर्ण वक्र भाग आपण ते बोनेट पाहू आणि हा वरचा भाग कारचा वरचा भाग आहे वरच्या बाजूस जे काही आपण विंडशील्ड पाहत आहोत ते आपण येथे पाहणार आहोत मागील बाजूसआपण तो भाग वायपर आणि इतर गोष्टी येथे पाहू त्याचप्रमाणे येथे बंपर भाग व इतर गोष्टी आपण वरच्या दृश्यातून पाहू कारण जेव्हा आपण वरच्या बाजूस पहात असता तेव्हा प्रक्षेप तळाच्या पातळीवर येतात म्हणूनजर मी हे समोरचे दृश्य म्हणून बनवत असेल तर हे वरचे दृश्य असेल चला त्यातील एक बाजूचे दृश्य पाहूया जर आपण डावीकडून उजवीकडे पाहत असाल प्रतल असताना प्रतलावर आपण जे काही प्रक्षेपण करणार आहोत जर आपण ते प्रतल पलटवले तर ते कसे दिसते ते असे दिसते तर आपण हे दिवे पाहण्याच्या स्थितीत असू शकतो कदाचित बसण्याची व्यवस्था सुकाणू आणि इतर गोष्टी आणि या चाकांचा काही भागदेखील दिसेल ज्यामुळे चाकांचा एक भाग नावाची पाटी इत्यादी वगैरे कारण प्रथम कोनीय प्रक्षेपामध्ये नेहमीप्रमाणे डाव्या बाजूला बघत असाल तर तो उजवीकडे येतो म्हणून आवश्यक भाग म्हणजे प्रक्षेप होय आपण प्रथम निरीक्षण करण्यासारखे म्हणजे समोरचे दृश्य वरचे दृश्य आणि डाव्या बाजूचे दृश्य ते 90 अंशांची वस्तू बनवतात दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण या रेषा जोडत असू तर प्रक्षेपणा मध्ये त्या सामील होतील तर प्रत्येक बिंदू त्यावर प्रक्षेपित करावा लागेल त्याचप्रमाणे टोकाची स्पर्शिका जर आपण काढणार आहोत तर ती या रेषेशी जुळेल त्याचप्रमाणे या टोकाच्या स्पर्शिका त्या पातळीवर जातील तर आपले संपूर्ण दृश्य या रेषांमध्ये बांधलेले आहे जर आपण उजवीकडून डाव्या बाजूकडे पाहत असाल तर त्यास उजवीकडचे दृश्य म्हणतात या दिशेकडून उजवीकडचे दृश्य आपल्याला या प्रतलावर मिळाले पाहिजे म्हणून आपण ज्या गोष्टी प्रक्षेपित करणार आहोत ही संपूर्ण गोष्ट कारण हा भाग दिसत असेल हा भाग दिसणार नाही चला मी पुन्हा एकदा सांगेन जेव्हा आपण या प्रतलावर प्रक्षेपण करणार आहोत तेव्हा आपण जे काय पाहणार आहोत ते हा आरसा आहे कदाचित जर हे पारदर्शक असेल तर तो सुकाणू देखील दिसेल अहो हा बंपर हे चाक हे विंडशील्ड आणि इतर गोष्टी आपण पाहू जर आपण उजव्या दिशेने डाव्या बाजूला पहात असू तर हा मागचा भाग आहे मागील बसण्याच्या जागा आणि इतर गोष्टी आह निर्देशक दिवे आणि इतर बाबी चला तळाचे दृश्य पाहू कारसाठी जर आपण खालच्या बाजूने पाहत असाल तर वरच्या बाजूस येणाऱ्या दृश्याला गाडीच्या तळाचे दृश्य म्हणतो तेच कारच्या खाली दिसेल जे समोरच्या दृश्याच्या वरच्या बाजूला दिसते तर जर आपण खालच्या बाजूने पहात असाल तर चाके शाफ्ट डिफ्रंशियल आणि इतर बर्याच गोष्टी आपण पाहूएकरमनची यंत्रणा आणि इतर गोष्टी पाहू चला प्रथम कोनीय प्रक्षेपणापेक्षा तृतीय कोनीय प्रक्षेपण कसे वेगळे आहे ते पाहूया तृतीय कोनीय प्रक्षेपणामध्ये वस्तू तृतीय क्वाड्रन्ट मध्ये असते आणि तृतीय क्वाड्रन्ट पारदर्शक भिंतींनी वेढलेले असते आपल्याला या संपूर्ण वस्तू त्या भिंती अपारदर्शक आणि पारदर्शक भिंतींवर प्रक्षेपित कराव्या लागतील या गोष्टी योग्य ठिकाणी पलटवाफिरवा दुमडा उलगडा त्यानंतर आपल्याकडे हे संपूर्ण चित्र तीन आह तृतीय कोनीय प्रक्षेपणामध्ये असेल चला त्याकडे काळजीपूर्वक पाहूया समोरचे दृश्य बदलत नाही प्रथम कोनीय प्रक्षेपणापेक्षा आह दोन रंग वापरू जेणेकरून ते आपल्यासाठी स्पष्ट होईल प्रथम कोनीय प्रक्षेपणासाठी हे दृश्य लाल रंगाने दाखवू तृतीय कोनीय प्रक्षेपणासाठी ते काळ्या रंगाने दाखवू जोपर्यंत समोरच्या दृश्याचा संबंध आहे तोपर्यंत प्रथम आणि तृतीय कोनीय प्रक्षेपणामध्ये फरक नाही प्रथम वरच्या कोनीय प्रक्षेपणामध्ये बाजूकडून बघून वरचे दृश्य वरच्या बाजूस आणि तळाशी असलेले दृश्य तळाशी दाखवतो तृतीय कोनीय प्रक्षेपणाच्या बाबतीत जेव्हा आपण वरच्या बाजूकडून पाहतो तेव्हा ती तृतीय क्वाड्रन्टमध्ये वरच्या स्तरावर येणार्या शीर्ष प्रतलाकडे जाईल तर हे तृतीय क्वाड्रन्ट मधील कारच्या वरच्या बाजूस असलेल्या आरशासारखे आहे आणि त्या आरशावर आपल्याकडे जे काही प्रक्षेपण आहे ते आपण जर पाहत आहोत तर आपल्याला तृतीय कोनीय प्रक्षेपण मिळेल तर या भिंती आपल्या बाजूला आरशाप्रमाणे अपारदर्शक आहेत परंतु आतून जर आपण त्या प्रक्षेपणाकडे पहात असाल तर आपल्याकडे तृतीय क्वाड्रन्टवर जे काही मिळेल ते आपण आरशाने पलटवले तर हे पहा आपल्याला ते प्रक्षेपण मिळेल तर हे तृतीय क्वाड्रन्ट आहे याचा आपण विचार करूया म्हणजे आपल्याकडे ही भिंत सर्वत्र आहे आणि जात आहे आपला प्रथम क्वाड्रन्ट येथे आहे आपला तृतीय क्वाड्रन्ट येथे आहे कदाचित आपली कार कुठेतरी स्थित आहे चला हा आरसा आहे असे म्हणू वरुन आपण ते पाहू शकत नाही परंतु हा एक आरसा आहे म्हणून जे काही या वस्तूने प्रक्षेपित केले आहे आपण जे काही पाहतो ते आपण हे संपूर्ण तृतीय क्वाड्रन्ट पलटवून थेट घेत आहोत तृतीय क्वाड्रन्ट उघडा तिथे ठेवा तर हे आरशासारखे कार्य करते तर आपले वरचे दृश्य थेट वरच्या बाजूस येते जे आपल्या प्रथम क्वाड्रन्ट प्रक्षेपणामधील वरच्या दृश्यासारखेच आहे तर प्रथम कोनीय प्रक्षेपणामध्ये वरचे दृश्य खाली दिसेल तृतीय कोनीय प्रक्षेपणामध्ये आपले वरचे दृश्य शीर्ष स्तरावर जाईल आता बाजूचे दृश्य पाहू जर आपण हे डाव्या बाजूने पाहिले तर ते उजवीकडे दिसेल आणि आपण ती अपारदर्शक प्लेट उघडली जी डाव्या बाजूच्या आरशाप्रमाणे असेल कारण हा आरसा आहे तर ज्याचे आपण निरीक्षण केले आहे जर आपण या दिशेने पहात असाल तर ही संपूर्ण गोष्ट आरशाप्रमाणे कार्य करते म्हणूनच आरश्यावर अंतर्गतपणे जे काही प्रक्षेपण होते ते घडते जर मी ते पलटवले तर जे काही येते त्याला आपण तृतीय कोनीय प्रक्षेपणामध्ये बाजूचे दृश्य म्हणू तर आपण काळा रंग वापरू तर आपल्या डाव्या बाजूचे दृश्य प्रथम कोनात उजवीकडे येते तृतीय कोनात आता डावीकडे आहे त्याचप्रमाणे इतर दृश्ये प्रथम कोनात खालील दृश्य सर्वात वरच्या बाजूस जाते तृतीय कोनात खालील दृश्य खाली दिसेल पहिल्या कोनात उजव्या बाजूचे दृश्य डाव्या बाजूस तर तृतीय कोनात उजव्या बाजूला येते तर उजवीकडील उजव्या बाजूकडे येतील डावीकडील डाव्या बाजूला येतील वरच्या बाजूकडील वरच्या बाजूला तळाकडील तळाच्या बाजूकडे येतील जणू बर्याच आरशांनी पृष्ठभाग बांधला जातो आणि अश्या पद्धतीने आपण त्या आरशांना उघडून ते प्रक्षेप आपण येथे प्राप्त करतो आपण आणखी काही प्रक्षेपणांचा अंदाज लावू या उदाहरणार्थ आपल्याकडे ही 3 डी प्रकारचे स्टँड आहे सहसा कोणताही शाफ्ट टांगण्यासाठी उदाहरणार्थ आपण शाफ्ट साठी काही टेकू किंवा आधाराचा खांब म्हणून पुढे ठेवू इच्छितो ज्याला आपण खांबासारखे धरून ठेवू इच्छितो फक्त हे छिद्र खोदण्याऐवजी या यांत्रिकी घटकामुळे ज्याला या स्तरावर बोल्ट करता येईल म्हणून एखादा या स्तरावर बोल्ट करू शकतो ज्याचा काही कल आहे या स्तरावर बोल्ट लावू शकेल आणि एखादा खांब टांगून ठेवू शकेल त्या हेतूसाठी आपण या प्रकारच्या वस्तूचा वापर करतो जर तसे असेल तर आपण या प्रक्षेपणाला या बाजूने काढतो कारण आपल्या परिभाषेनुसार जेथे बाण आहे तिच समोरच्या दृश्यासाठी दिशा आहे ही पहिली गोष्ट आहे तर मग आपण समोरच्या दृश्यातून वरच्या दृश्यातून आणि बाजूच्या दृश्यातून कोणत्या गोष्टी पाहणार आहोत त्याबद्दल विचार करा ठीक आहे चला आपण हे कार्य करूया समोरचे दृश्य म्हणून जर आपण या दिशेने पहात आहोत तर हा भाग संपूर्णपणे दिसेल म्हणजे तो भाग तोच असेल तेथे एक गोलाकार छिद्र आहे ज्याला आपण पाहू शकत नाही म्हणूनच येथे तुटक रेषा आहेत ज्या व्यास दाखवतात तर त्या तुटक रेषा आहेत त्याचा उल्लेख करा ते एक वर्तुळ आहे तर आपल्याकडे अक्ष आहे तर अक्ष म्हणजे डॅश डॉट रेषा आणि ही बेसलाइन आहे दुसरा हा भाग हा भाग आपण पाहू आणि पुढे ही तिरकस रेषा खालपर्यंत जाते तर या भागापर्यंत आपल्याला एक रेषा पहावी लागेल तर त्या भागापर्यंत आपल्याला एक रेषा दिसेल आणि हा भाग संपूर्णपणे खालपर्यंत जाऊन तळाशी स्पर्श करतो तरसंपूर्ण भाग तिथे जाणारा आहे त्याचप्रमाणे हा भाग तिथपर्यंत जातो नंतर एक आडवी रेषा आहे हा भाग तिकडे जातो आणि त्यास स्पर्श करतो भूमितीच्या आधारे नेमक्या परिमाणांनुसार आपण ते तयार करू मग आपण ती रेषा पाहण्याच्या स्थितीत येऊ आपण ती रेषा पाहण्याच्या तुमच्या स्थितीत असू हे संपूर्ण अर्धवर्तुळ जे प्रतलातील एका रेषेच्या रूपात प्रक्षेपित केले जाईल तर हा संपूर्ण भाग हा भाग हा भाग हा भाग संपूर्णपणे हा भाग आपण हे एका सरळ रेषेच्या रूपात पाहू तर ती संपूर्ण सरळ रेषा आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अर्धवर्तुळाच्या तळाशी आपण त्या मार्गाने ते पाहू कडा म्हणून हे अश्या प्रकारच्या वस्तू सारखेच आहे तर ही कडा या काठाशी जुळते आणि तेथे संपूर्ण गोलाकार छिद्र आहे तर तेथे किमान जास्तीत जास्त प्रकारच्या रेषा असतील तर डॅश डॅश रेषांनी हा बोल्ट विस्तार आपल्याला दिसेल आणि हे एक गोलाकार छिद्र आहे तर तेथे अक्ष रेषा डॅश डॉट डॅश डॉट रेषा आहेत अश्या रितीने हे समोरचे दृश्य दिसते चला तर वरच्या दृश्याकडे पाहू चला असे समजू की हे पहिले क्वाड्रंट किंवा प्रथम कोनीय प्रक्षेपण आहे त्यामध्ये जर आपण वरून पाहिले तर ते या समोरच्या दृश्याच्या खालच्या बाजूला जाईल तर हे समोरचे दृश्य आहे आपल्याला खालच्या बाजूचे दृश्य काढायचे आहे ही वरची आहे वरच्या दृश्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी पाहू नारंगी रंगाने भरलेला हा एक गहाळ झालेला भाग आहे आपण या नारंगी रंगाने भरलेल्या गोष्टी विचारात घेऊ या वरच्या दृश्यातून ही रेषा आपल्याला दिसेल ही रेषा आणि ही रेषा आपल्याला दिसेल त्याचप्रकारेती तेथपर्यंत जाते ती तेथपर्यंत जाते तर ती रेषा आणि तिथे हिरवा पॅच आहे तर ही रेषा आणि ही ती थांबते कारण आपण हा हिरवा भाग येथून इकडे तिथपर्यंत पाहू लागतो म्हणून येथून तिथपर्यंत हिरवा भाग आणि पुन्हा हा भाग आपण पाहू आणि अश्या रितीने हेच आपण पाहू आणि ह्या तिरकस भागाचा हा संपूर्ण प्रक्षेपित भाग आहे आपण तिथे संपूर्णपणे पाहू आणि या बाहेर एक विस्तारलेला भाग आहे जर आपण असे काही रेखाटत असाल तर आपण ती रेषा ती विस्तारित रेषा येथे पाहू आणि अर्धवर्तुळाकार भाग आपण नैसर्गिकरित्या पाहू आणि हे वर्तुळ आपण त्या मार्गाने पाहू आणि ही छिद्रे देखील आपण त्या प्रक्षेपांवर पाहू तर अधिकचे चिन्ह छिद्रांचा मध्यभाग दर्शवितोपुन्हा अधिकचे चिन्ह असते अश्या पध्दतीने आपण हे पाहत आहोत आणि आपण पुरेसी सावधगिरी बाळगल्यास येथे मध्य रेषा आणि मध्य रेषा जुळण्यासारख्या आहेत आणि ह्या तुटक रेषा संपूर्ण गोष्ट संरेखित करतात आणि ही संपूर्ण स्थिती जुळण्यासारखी आहे आणि इथे जे काही आहे ते देखील जुळले पाहिजे आणि ही अक्षरेषा याच्याशी जुळत आहे तर पुन्हा हे अधिकचे चिन्ह अश्या रितीने वरचे दृश्य दिसत आहे आपल्या बाजूच्या दृश्याची दिशा हि आहे पहिले क्वाड्रंट प्रथम कोनीय प्रक्षेप तर ते उजवीकडे येते याचा अर्थ असा आहे की ते येथे यायला हवे तर आपण वाढवित असलेल्या रेषा या रेषांदरम्यान असाव्यात तर जर आपण या दृश्याकडून पाहत असाल तर हा संपूर्ण आयत ही तिरकस रेषा आणि ही आधीच प्रक्षेपित झालेली रेषा आहे हे एक वर्तुळ आहे तर आपण त्या मार्गाने पाहू आणि ही संपूर्ण वर्तुळ रेषा तेथे प्रक्षेपित झालेली आहे तर आपण ते आयत म्हणून पाहू आणि उर्वरित डॅश डॉट रेषा या गोलाकार स्थितीशी अश्या रितीने जुळतात अशा प्रकारे आपण या गोष्टी पाहू जेव्हा आपण प्रक्षेप दर्शवित असाल तेव्हा सावधगिरी बाळगा आपण यादृच्छिक ठिकाणी हे प्रक्षेप दर्शवित नाहीत आपण तीन पेट्या तयार करा उदाहरणार्थ सर्वात आधी समोरचे दृश्य तयार करणे आवश्यक आहे त्या खाली जे आपण पाहिले आहे जसे की 4 मिमी ते 25 मिमी श्रेणीच्या एका विशिष्ट अंतरासह वेगळे असे समोरचे दृश्य आणि वरचे दृश्य असले पाहिजे आणि पुन्हा एक लंब पेटी आहे जी आपल्या बाजूच्या दृश्यासाठी दुसर्या बाजूला येते आणि या प्रक्षेप रेषा जुळल्या पाहिजेत त्याचप्रमाणे या रेषा अशा प्रकारच्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत जसे मी मागच्या वर्गात म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण वरुन पहात असता या छुप्या रेषा असतात तेथे मटेरियल नसते तर त्या प्रतलात दाखवण्याची ही चांगली पद्धत आहे खूप खूप धन्यवाद